चला तर आपण पुढील मॉड्यूल 3 2 सुरू करू जे मालसाठा मूल्यमापन इन्व्हेंटरी व्हॅल्यूएशन वर आहे मला आशा आहे की तुम्ही आपली पूर्वीची मॉड्यूल्स लक्षात ठेवली आहेत यापूर्वी आपण ताळेबंद पत्रक यावर चर्चा केली तसेच आपण नफा नफा तोटा पत्रकावर देखील चर्चा केली आणि गेल्या दोन सत्रांमध्ये आपण डिप्रीशीएशन त्याची गणना आणि त्याच्या विविध पद्धती यावर चर्चा केली आज आज आपण नफा तोटा पत्रकात आणि ताळेबंद पत्रकात महत्त्वाचा घटक असणाऱ्या मालसाठा इन्व्हेंटरी या विषयावर चर्चा करणार आहोत तर आपण विशेषतः मालसाठा मूल्यमापन इन्व्हेंटरी व्हॅल्यूशन पाहू आता इन्व्हेंटरी या शब्दावरून तुम्हाला काय समजते त्याला मालसाठा असेही म्हणतात तर हा मूर्त मालमत्तेचा प्रकार आहे जो सामान्य व्यवसायात विक्री साठी ठेवलेला असतो तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेंटरीज मालसाठा असतात सामान्यत आपण कच्च्या मालाच्या खरेदी पासून प्रारंभ करतो जर न वापरलेला कच्चा माल वर्षाच्या शेवटी पडून असेल तर त्याला कच्च्या मालाचा साठा असे म्हणतात नंतर तयार वस्तू करण्यासाठी त्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते आता जर एखाद्या मालसाठ्यावर प्रक्रिया चालू आहे परंतु ती पूर्ण झालेली नाही तर तो माल साठा तयार वस्तू नाही आणि तो कच्चा माल देखील नाही तर अशा मालसाठ्याला प्रगतीपथावर असलेल्या मालसाठा असे म्हणतात असा माल साठा देखील असू शकतो जो पाठवण्या करता तयार आहे परंतु तो अद्याप विकलेला नाही तर असा साठा हा तयार वस्तूंचा साठा म्हणून ओळखला जातो तर अशाप्रकारे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत मालसाठ्याचे हे तीन मुख्य घटक असतात एक कच्चा माल दुसरा प्रगतिपथावर असणारा माल साठा आणि तिसरा तयार वस्तूंचा साठा व्यापारी कंपन्यांसाठी फक्त तयार वस्तूंचा माल साठा असतो तो विकत घेतलेल्या वस्तूंचा मालसाठा जो पुनर्विक्रीसाठी ठेवलेला असतो आता याव्यतिरिक्त काही दुरुस्तीच्या कारणात्सव ठेवलेले घटक असतात त्यामध्ये सुटे भाग सुट्या भागांचा माल साठा इत्यादींचा समावेश असतो तर याला माल साठा असे म्हणतात आता उदाहरणार्थ जर तुमच्याकडे जमीन आहे तर अशा जमिनीला मालसाठा म्हणता येईल का त्याचे inventory म्हणून वर्गीकरण करू शकतो का बहुतेक उत्तर 'नाही' हेच येईल कारण जमीन एक निश्चित मालमत्ता आहे आणि जमीन ही पुनर्विक्रीसाठी नसते आपण जमीन साधारणपणे बांधकामासाठी किंवा कारखान्यासाठी किंवा दुकानासाठी वापरू शकतो जमीन वापरण्यासाठीची निश्चित मालमत्ता असते परंतु पुनर्विकासासाठी नसते आणि म्हणून सामान्यत जमीन ही मालसाठ्याचा भाग होऊ शकत नाही आता मी सामान्यत हा शब्द वापरत आहे तर कोणत्या जमीन ही मालसाठ्याचा भाग होऊ शकते कोणी सांगू शकेल मला वाटतं की तुमच्यापैकी काही जण योग्य उत्तरे देत आहेत बांधकाम क्षेत्रात असलेल्या कंपनीला बांधकाम व्यावसायिक विकासकांसाठी जमीन ही मालसाठा आहे एकतर ते जमीन विकतात किंवा जमीन खरेदी करतात नंतर काही फ्लॅट्स किंवा दुकाने किंवा गोदाम तयार करतात नंतर ते तयार उत्पादने म्हणून विकतात म्हणून त्यांच्यासाठी जमीन मालसाठा बनते परंतु त्यांच्याशिवाय इतरांना जमीन हे माळवटा होऊ शकत नाही कारण जमीन ही सामान्य व्यवसायांमध्ये विक्रीची गोष्ट नाही आता आणखी एक कार च उदाहरण घेऊ आपण कारला मालसाठा म्हणून मानू शकता का पुन्हा मुख्यतः उत्तर नाही हेच येईल कारण कार या मुख्यतः स्वत च्या वापरासाठी असतात म्हणून त्यांना वाहने म्हणून मूर्त स्थिर मालमत्ता म्हणून वर्गीकृत केले जाते तर मग कोणत्या ठराविक कंपन्यांसाठी कार ही मालसाठा होऊ शकते उदाहरणार्थ टाटा मोटर्स ते कारचे उत्पादन करतात किंवा मारुती ते कारचे उत्पादक आहेत म्हणून त्यांच्यासाठी कार मालसाठा आहे तसेच कार विक्रेत्यांसाठी जे कार खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी देखील कार ही मालसाठाच आहे परंतु इतर सर्वांसाठी ती मालसाठा नसते तर मला आशा आहे की हा मुद्दा स्पष्ट झाला आहे की एखादी वस्तू साधारणपणे खरेदी केली जाते व विकली जाते किंवा एखादा कच्चामाल खरेदी किंवा विक्री करता तर अशा घटकांना कच्चामाल प्रगतीपथावर असणारा माल आणि तयार वस्तू या सर्वांना तुम्ही मालसाठा असे म्हणू शकता आता या सर्वांव्यतिरिक्त छोट्या छोट्या वस्तू जसे की दुरुस्तीची सुटी उपकरणे हा देखील मालसाठ्याचाच एक भाग आहे कारण त्यांचा उत्पादनात समावेश होतो तथापि आपण यंत्रसामग्री ठेवत असल्यास अशा वस्तू निश्चित मालमत्ता म्हणून वर्गीकृत केल्या पाहिजेत कारण त्या आपण विकण्याच्या उद्देशाने ठेवत नाही आता मालसाठ्याचे मूल्यांकन करणे खूप महत्वाचे आहे कारण मालसाठा हा बॅलन्स शीट मधील एक खूप महत्त्वाचा घटक आहे कोणत्याही जादा मूल्यांकनाचा अर्थ असा आहे की आपण मालमत्तेचे जादा मूल्य दर्शवित आहात जर आपण आपल्या मालमत्तेचे मूल्य कमी दाखवत असाल तर ते चुकीचे आहे कारण तुम्ही तुमच्या मालमत्तेची मालमत्तेचे कमी मूल्य दाखवत आहात आणि हे अतिशय महत्वाचे आहे कारण एका बाजूला ते आपल्या ताळेबंद पत्रकावर परिणाम करतं तर दुसऱ्या बाजूला नफा तोटा पत्रकावर परिणाम करतं कारण हा घटक नफा तोटा पत्रकात सुद्धा येतो म्हणूनच मालसाठ्याच्या योग्य मूल्यांकनावर पोहोचण्यासाठी योग्य तत्त्वे लागू करणे फार महत्वाचे आहे तर आता मालसाठ्याच्या किंमतीत काय होते ते पाहू मालसाठ्याचा एक मुख्य भाग म्हणजे आपण खरेदी केलेली किंमत किंवा संपादनाची किंमत जर आपण 20000 चा कच्चा माल खरेदी केला तर 20000 जो विक्रेत्याकडून बिल म्हणून येईल जी मालसाठ्याची किंमत असेल परंतु त्याशिवाय आपण त्यात आणखी काही गोष्टी जोडतो समजा आपण ते गाडीने कारखाना किंवा स्टोअरेज गोडाऊनमध्ये आणत आहोत कारखाना किंवा स्टोअरेज गोडाऊनमध्ये आणण्यासाठी त्यावर काही भाडे देत आहोत तर हे भाडे सुद्धा त्याच्या किमती मध्ये जोडले जाईल कारण आपण फक्त मालसाठा विकत घेत नाही आहोत तर आपण त्याच्या स्थान देखील बदल करू इच्छित आहोत जर आपण स्थान बदलत असाल तर ते मालाच्या किमंतीमध्ये जोडले जाईल जर मालाची स्थिती बदलली तर त्याच्या किंमती देखील जोडल्या जातील उदाहरणार्थ आपण 20000 चा कच्चा माल खरेदी केला आपण गाडीसाठी 1000 खर्च केले आहेत तर आता २० अधिक १ ची किंमत २१ आहे मग आपण कच्च्या मालास तयार वस्तूंमध्ये रुपांतर करण्यासाठी 5000 रुपये खर्च करतो मग जेव्हा आपण तयार वस्तूंचे मूल्यमापन करतो तेव्हा आपण 20 अधिक 1 घेऊ जे 21 अधिक 5 असेल तर यादीचे मूल्य 26000 असेल म्हणून स्थान बदलण्यासाठी किंवा स्थिती बदलण्यासाठी खर्च केलेली कोणतीही रक्कम त्या नंतर मालाच्या किंमतीची गणना करण्यासाठी जोडली जाऊ शकते अस्थिरतेत बदल करण्यासारख्या आणखी काही गोष्टी असू शकतात जसे आपण काही परिष्करण प्रदान केले आहे आपण त्यावर काही अतिरिक्त वस्तू जोडल्या आहेत किंवा आपण पॅकिंग बदलली आहे या सर्व गोष्टी मालाच्या किंमतीत जोडल्या जाऊ शकतात आता लेखा मानक 2 आहे आणि नवीन मालिकेत भारतीय लेखा मानक 2 आहे जे मालाचे मूल्यांकन कसे करावे ते परिभाषित करते म्हणून लेखा मानक 2 नुसार किंमतीचे मूल्य किंवा निव्वळ मिळण्याजोगे मूल्य यापैकी जे काही कमी असेल ते असू शकते मी आशा करतो की आपल्याला हे लक्षात असेल की डिप्रीशीएशन चर्चा करताना आपण काही संकल्पनेवर चर्चा केली होती आणि त्या संकल्पनेचा मालाच्या मूल्यांकनावर थेट परिणाम होतो ती संकल्पना तुम्हाला आठवते काय ती पुराणमतवादाची संकल्पना होती आपण चर्चा केल्यानुसार जर मालाची किंमत 26000 आहे परंतु त्याचे बाजार मूल्य २२००० इतके खाली गेले आहे बैलन्स शीटत आपण 26000 घेणार नाही आपण फक्त २२००० नोंदवू परंतु जर किंमत 26 असेल आणि त्याचे बाजार मूल्य 29 असेल तर आपल्याकडे नफा 3000 आहे परंतु नफा अजूनही अवास्तव आहे तर आपण त्याचे मूल्य 29 वर ठेवणार नाही आपण फक्त 26 वर ठेवू तर मूल्यांकनासाठी ही किंमत किंवा निव्वळ जास्तीचे मूल्य जे जे कमी असेल ते आहे तर आपल्याला किंमतीचा अर्थ काय आहे हे समजले आहे परंतु निव्वळ वास्तविक मूल्याद्वारे आपल्याला काय समजले आहे की कोणीतरी ते काय आहे ते सांगू शकते हे बाजार मूल्याच्या अगदी जवळ आहे परंतु निव्वळ व्हेरिझिबल व्हॅल्यू काढण्यासाठी बाजार मूल्यात किंचित समायोजन केले गेले आहे त्या व्यवसायाच्या सामान्य भागामध्ये त्या वस्तूची अंदाजित विक्री किंमत आहे म्हणूनच जर आपण विक्री किंमतीला त्या वस्तूचे महत्त्व दिल्यास आम्ही ते घेतो परंतु आपल्याला काही किंमत द्यावी लागू शकते आयटम विक्री किंमत तर आवश्यक असलेल्या किंमतीची अंदाजे विक्री वजा वजा कमी होईल अशी विक्री पूर्ण करणे आता ते विक्री खर्च असू शकते ते असू शकते कमिशन हे काही पॅकिंग असू शकते जे यावर आवश्यक आहे कारण आम्ही जात नाही हे खूप लक्षात येईल परंतु आम्हाला ते खर्च करावे लागेल आम्ही आमच्या खर्चातून कमी करू निव्वळ प्राप्य मूल्यावर येण्यासाठी बाजार मूल्यातून ते कमी करा तर निव्वळ व्हेरिझिबल व्हॅल्यू म्हणजे सामान्य व्यवसायात आपल्याला त्या विशिष्ट वस्तूंची विक्री झाल्यास आपण पुनर्प्राप्त करणार्या रकमेचा संदर्भ देता निव्वळ व्हेरिझिबल व्हॅल्यू काढण्यासाठी आता आपण एक अगदी सोपी केस घेऊ समजा 19 20 वर्षाच्या शेवटी अर्ध्या तयार उत्पादनाची किंमत 70000 असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला 10000 रुपये खर्च करावे लागतील आणि त्यानंतर ते उत्पादन 60000 वर विकता येईल पण पुन्हा विक्री दरावर 5 टक्के कमिशन भरावे लागेल आता 19 20 वर्षाच्या संपलेल्या बैलन्स शीट मधील यादीचे मूल्य काय असेल पुन्हा पहा तर आपण किती मूल्य द्याल ते आपण 70 द्याल की आपण 60 किंवा इतर काही देय द्याल कारण किंमत आपण 70 पाहू शकता परंतु त्याची विक्री किंमत दुर्दैवाने केवळ 60 आहे तर आपण 60 घ्याल खरं तर आपणास एनआरव्ही किंवा नेट रिलीझिबल व्हॅल्यू मोजावे लागेल मी तुम्हाला फक्त गणना दाखवेल आता कोणत्याही परिस्थितीत 70 ची किंमत विचारात घेण्यास आपण सक्षम असणार नाही कारण बाजार मूल्य 70 पेक्षा कमी आहे तर आपण विक्री भावापासून प्रारंभ केला आहे 10 कारण हा अर्ध परिष्कृत वस्तू आहे 10000 ची वस्तू पूर्ण करण्यासाठी अधिक किंमत आवश्यक आहे तर अंदाजे पूर्ण होणारी किंमत जी 10 इतकी आहे 60 वजा 10 आणि विक्रीवर 5 टक्के कमिशन भरावे लागेल तर 60000 ते 5 टक्क्यांपर्यंत 3000 कमिशन 60 वजा १० वजा 3 याचा अर्थ असा की आपण ती वस्तू विकल्यास जर आपण ती वस्तू पूर्ण केली आणि ती विकली तर आपल्याला 47000 चे आकलन होईल परंतु आपण घेतलेली किंमत 70 आहे पण बैलन्स शीटत आपण केवळ 47000 नोंदवित आहोत किंमत किंवा एनआरव्ही जे कमी असेल ते शिल्लक पत्रिकेच्या उद्देशाने यादीचे मूल्य असेल आता समजा फक्त चर्चेसाठी जर या वस्तूची किंमत 47000 झाली असती तर आपण काय केले असते आपण अद्याप या 60 वजा 10 वजा 3 निव्वळ प्राप्य मूल्य 47 ची गणना केली असती परंतु त्याची खरेदी किंमत 40 आहे तर 47 किंवा 40 कोणत्या बाबतीत आपण 4000 च्या किंमतीवर विचार करू तर मूल्यांकनासाठी हा एक महत्वाचा मूलभूत नियम होता जो नेहमीच कमी किंमतीत किंवा एनआरव्हीसाठी जातो आता यादीच्या मूल्यांकनासाठी काही तंत्रे किंवा काही पद्धती आहेत ज्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल चर्चा करू आता पहा पाच किंमती आहेत की आपण आधीपासूनच किंमतीची गणना कशी करावी हे पाहिले आहे परंतु जेव्हा बाजार मूल्य मोजले जाते तेव्हा आपल्याला आणखी तंत्रज्ञानामध्ये जावे लागते तर आपण पाच महत्वाच्या पद्धतींबद्दल चर्चा करणार आहोत ज्या विशिष्ट फिफो लिफो वेटेड अवरेज आणि समायोजित विक्री किंमत आहेत आता जे घडते ते म्हणजे जेव्हा वस्तू ओळखण्यायोग्य होते ती अगदी सोपी होते तेव्हा आम्हाला माहित असते की त्यासाठी किती किंमत आहे तर समजा आपण एखादा पेंटिंग बनवत आहात किंवा आपण सानुकूलित उत्पादनासारखे काहीतरी तयार करीत आहात जसे की टेलर मेड गारमेंट म्हणा किंवा आपण एखादी कार विकत असाल तर ही एक सामान्य कार नाही तर ती डिझाइनर कॉस्ट कार आहे जी अशा परिस्थितीत अत्यंत महाग आहे आपल्याला माहित आहे की त्या आयटमची ओळख पटविली जाऊ शकते आणि त्या आयटमची किंमत आपणास माहित असू शकते पण बर्याच बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात निर्मितीच्या परिस्थितीत काय होता हे दिसून येते तर आपण हजारो किंवा काही बाबतीत सतत युनिट्सची कमतरता निर्माण करीत आहात आणि ते अव्यवहार्य बनते आणि अशा परिस्थितीत एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत जाणून घेणे आपल्यासाठी अशक्य आहे जर आम्ही ओळखू शकतो तर विशिष्ट ओळख घेण्यासाठी नेहमीच जाते परंतु जिथे आपण ओळखू शकत नाही तेथे आम्हाला इतर पैकी एक पद्धत वापरावी लागेल अतिशय लोकप्रिय पद्धती आणि स्वीकार्य पद्धत प्रथम आहे समजा काय होते ते प्रथम आपण समजू या की आपल्याकडे 50 जुन्या वस्तू आहेत नवीन 200 वस्तू येत आहेत आणि आपण एका विशिष्ट आठवड्यात किंवा एका महिन्यात 30 वस्तू जारी केल्या आहेत तर तेथे 30 वस्तू आहेत नवीन २०० वस्तू आल्या आहेत आणि 30 वस्तू बाहेर जात आहेत आपण असे गृहित धरू की 50 वस्तू आधीच सुरुवातीच्या यादीमध्ये आहेत 50 वस्तू ज्या सादर केल्या गेल्या असतील तर ही एक सोपी रांगत व्यवस्था आहे जो पहिला आला त्याला प्रथम नंतर दुसरे नंतर तिसरे नंतर पुढे तिकिट मिळेल तर पावतींच्या कालक्रमानुसार जेव्हा जेव्हा एखादी वस्तू इन्व्हेंटरीमध्ये येते आम्ही त्याच अनुक्रमे जारी करू लक्षात ठेवा की हे मुद्दे यादृच्छिक असू शकतात कारण सर्व युनिट्स जिवंत आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे एक परिदृश्य आहे तर कोणती आयटम नवीन आहे आणि कोणती आयटम जुनी आहे हे आपल्याला नक्की माहित नाही परंतु मूल्यांकनासाठी आपण असे गृहित धरू की जुन्या वस्तू प्रथम बाहेर दिल्या जातात त्या किंमतीला त्या किंमतीची किंमत दिली जाईल आणि उर्वरित वस्तू ज्या तुलनेने नवीन असतील त्या यादीमध्ये राहतील आणि त्यांच्या खरेदी किंमतीवर त्यांचे मूल्य असेल समजतय का आपण एक साधे उदाहरण पाहू आता एका विशिष्ट महिन्याची ही माहिती आहे असे आपण म्हणू या आता आपल्याला पावतीची तारीख ज्ञात आहे या खरेदी केलेल्या युनिट्स ज्ञात आहेत आणि किंमत देखील ज्ञात आहे आपण 5 तारखेला 5000 युनिट्स 7 रुपये दराने नंतर 12 तारखेला 3000 युनिट्स 9 रुपये दराने आणि त्यानंतर 20 रुपये दराने 6900 युनिट्स 9 रुपये दराने विकत घेतल्या आहेत त्यानंतर २२ तारखेला 11 रुपये दराने 8000 युनिट्स आणि 27 तारखेला २००० युनिट्स 13 रुपये दरानेतर एका महिन्यात पूर्णपणे पाच वेगवेगळ्या खरेदी होतात आणि आम्हाला युनिट्स आणि किंमती कळतात आता २०००० युनिट महिन्यात देण्यात आल्या आणि आम्हाला त्याचे मूल्य निश्चित करावे लागेल क्लोजिंग स्टॉकचा आता आपणास हे समजले आहे की महिन्यात २०००० युनिट्स देण्यात आल्या असल्याने त्या कोणत्याही लॉटमधून येऊ शकतात परंतु मूल्यमापनाच्या उद्देशाने आम्हाला माहित असणे आवश्यक आहे किंवा ते निश्चित केले आहे की त्यावरून ते किती जारी केले गेले आहे पाच आयटम असल्याने मी सर्वात आधी जुन्या वस्तू किंवा ज्या लवकर तारखेला मिळाल्या त्या त्या प्रथम दिल्या जातील असे गृहित धरु तर आपण प्रथम 5000 नंतर 3000 नंतर 6000 9000 इत्यादी जारी करू 20000 युनिट्स पर्यंत जारी केल्या जातात आणि नंतर उर्वरित आयटम जे नवीन आयटम असतात ते स्टॉकमध्येच असतात आता क्लोजिंग स्टॉक 4900 आहे तर आपण काय केले आहे आपण एकूण खरेदी 5 अधिक 3 अधिक 6900 अधिक 8 आणि अधिक २ ज्यातून २०००० दिले आहेत तर एकूण 24900 वस्तू उपलब्ध आहेत आणि 20 जारी केल्या आहेत तर 4900 सर्वात जुना स्टॉक आहे जो 5 12 आणि 20 तारखेला प्राप्त झाला होता ते पूर्णपणे जारी केले गेले आहेत नवीन त्या स्टॉकमध्ये राहतील तर सर्वात नवीन आयटम कोणत्या आहेत 27 तारखेला 2000 युनिट्स 13 रुपये दराने खरेदी केलेला नवीन स्टॉक आहे आणि आपल्याकडे 4900 स्टॉक आहे त्यापैकी 2000 ची 27 तारखेला खरेदी आहे तर उर्वरित 2900 ची 22 तारखेला खरेदी आहे समजतय का तर 27 तारखेला खरेदी केलेला 2000 व 22 तारखेला खरेदी केलेला 2900 आता आपण मूल्यमापन करू या २००० X 13 आणि 2900 X ११ तुम्हाला क्लोजरिंग स्टॉकचे मूल्य मिळत आहे काय आता जर आपण लिफो वापरत असतो तर काय झाले असते लिफो पद्धतीत असे गृहित धरले जाते की शेवटच्या गोष्टी प्रथम जारी केल्या जातात तर आपण असे गृहित धरले असते की आधीच्या सर्व वस्तू किंवा नंतरच्या सर्व वस्तू जारी केल्या आहेत आणि 5 तारखेची 7 रुपये दराने खरेदी केलेली 5000 स्टॉक ची सर्वात जुनी खरेदी ही स्टॉकमध्ये आहे तर 5000 रुपयांची युनिट्स गेली तर मी माझ्या स्टॉकचे मूल्य 57900 ऐवजी 4900 X 7 मानले असते याची किंमत खूपच कमी झाली असती तर फिफो किंवा लिफो या पध्दतींचा वापर करुन होणारे स्टॉक मधील बदलांचे मूल्य तुम्हाला कळत आहे आता आपण लिफो पध्दत पाहू म्हणूनच मी तुम्हाला लिफो मेथड मध्ये नुकतेच समजावून सांगितले आहे की नवीनतम स्टॉक प्रथम बाहेर दिला जातो आता उदाहरणार्थ आता विविध तारखा दिल्या जातात आणि पुन्हा युनिट्स आणि किंमती आपल्याला परिचित आहेत आता महिन्यात 22000 युनिट दिली जातात तर मग आपण त्या 22000 वजा करण्याच्या एकूण खरेदीवर आधी नजर टाकू तर आम्हाला कळले की स्टॉक मध्ये 5500 युनिट उपलब्ध आहेत समजत आहे का तर मौखिकरित्या एकूण 3 अधिक 6 अधिक 2500 अधिक 7000 अधिक 9000 घेण्याचा प्रयत्न केला या एकूण खरेदी आहेत ज्या मधून 22000 युनिट ठीक आहेत तर एकूण खरेदी 27500 वजा 22 होते तर आता माझ्याकडे 5500 युनिट्स आहेत आता प्रश्न असा आहे की जुन्या वस्तू किंवा नवीन वस्तूंमध्ये कोणत्या वस्तूंचा स्टॉक असतो फिफो पद्धतीत आम्ही असे गृहित धरले होते की जुन्या वस्तू बाहेर दिल्या आहेत आणि नवीन आयटम स्टॉक मध्ये आहे जिथे लिफोमध्ये असे गृहित धरले गेले आहे की नवीनतम वस्तू यापूर्वीच जारी केल्या गेल्या आहेत आणि सर्वात जुनी वस्तू स्टॉक मध्ये आहेत आमचा स्टॉक आता 5500 असल्याने आम्ही गृहित धरतो की या चार खरेदी आधीपासून जारी केल्या आहेत परंतु सर्वात जुनी वस्तू जी 2000 रोजी 16000 वर 16 वाजता खरेदी केली गेली आहे आणि 10 व्या खरेदी तून 2000 वर आणखी 2500 आहेत जो स्टॉक मध्ये आहे तर आता आपण पाहू शकता तर 2 ला खरेदी केलेल्या 3000 युनिट्स आणि 10 रोजी 2500 युनिट्स खरेदी केल्या तर स्टॉक आता 3000 मध्ये 16 आणि 2500 मध्ये 20 आहे तर बंद होणार्या स्टॉकचे मूल्य 98000 आहे काय तर आता जर तुम्हाला लिफो आणि फिफो पद्धत समजली असेल तर कोणती पद्धत तुम्हाला क्लोजिंग स्टॉकचे अधिक मूल्य देईल साधारणपणे किंमती वाढत असल्याने आपण येथे पाहू शकता की बर्याच प्रकरणांमध्ये किंमती हळूहळू वाढत आहेत आपण येथे पाहू शकता फिफोमध्ये काय होते जुन्या वस्तू बाहेर दिल्या जातात आणि नवीन वस्तू साठ्यात राहतात तर सामान्यत शेअर मूल्य जास्त बाजूला असेल आणि हे स्टॉक मूल्य बाजारा च्या मूल्याच्या अगदी जवळ आहे म्हणूनच फिफो पद्धत साधारणपणे लिफोपेक्षा जास्त पसंत केली जाते लिफो पद्धतीत असे गृहित धरले जाईल की नवीनतम युनिट आधीच देण्यात आल्या आहेत आणि जुन्या युनिट स्टॉक मध्ये असतील आता लिफो आणि फिफो मध्ये कोणती पद्धत आपल्याला अधिक नफा देईल वाढत्या किंमतींच्या परिस्थितीत सामान्य म्हणजे फिफो मध्ये स्टॉक मूल्य जास्त आहे तर मालमत्ता मूल्य जास्त असेल नफा देखील जास्त असेल लिफोमध्ये मालमत्ता मूल्य कमी असेल आणि नफा कमी असेल आता बहुतांश घटनांमध्ये कंपन्यांनी नफ्यावर कर भरावा लागतो तर त्यांना कमी नफा दर्शवायचा आहे तर ते लिफो ला प्राधान्य देतील तथापि आयकर अधिकारी तितकेच स्मार्ट आयकर अधिकारी प्राधिकृतपणे लिफो पद्धतीच्या वापरास परवानगी देत नाहीत फिफो पद्धत केवळ बहुतेक नियामक प्राधिकरणांकडूनच परवानगी दिली जाते परंतु दोन पद्धती समजून घेणे आणि त्यांची तुलना करणे मनोरंजक आहे आता मी फिफोसाठी आणि लिफोसाठी दोन भिन्न प्रकरणे घेतली आहेत मी तुम्हाला विनंती करतो की आता लिफो आणि फिफोच्या अनुसार या दोन्ही उदाहरणांची नोंद घ्या मग तुम्हाला लिफो अंतर्गत स्टॉकचा तुलनात्मक आकडा मिळू शकेल ठीक आहे आता लिफो एक टोक आहे तर फिफो एक टोक आहे फिफोमध्ये साठ्याचे मूल्य साधारणपणे लिफोमध्ये जास्त असते परंतु तेथे आणखी एक पद्धत आहे जी मिडवेच्या मध्यभागी त्याचे कार्य करते त्या पद्धतीत जे केले जाते ते येथे आहे फक्त जुन्या किंवा नवीन किंमती वापरण्याऐवजी आपण वजन केलेल्या सरासरीची गणना करत आहोत तर या पद्धती नुसार यादीचे मूल्य हळूहळू बदलते तर वेटेड अवरेज आपण युनिट्सवर विक्री साठी उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या एकूण किंमतीचे सूत्र पाहू शकता तर आपल्याला सरासरी किंमत मिळेल तर आपण फक्त त्याचे उदाहरण पाहू शकता की आपल्याला प्रमाण मूल्य आणि रक्कम माहित आहे आणि आपल्याला देण्यात आले आहे की या कालावधीत 3200 युनिट दिली आहेत तर आपण काय करतो एकूण रक्कम 3200 ची एकूण किंमत 43 आहे आपण 43 भागिले 32 मोजू शकतो तर 13 44 ही वेटेड अवरेज किंमत आहे आणि स्टॉक २०० आहे तर 200 X 13 44 तुम्हाला वेटेड अवरेज किंमत म्हणून 2688 मिळेल मला आशा आहे की तुम्हाला ते मिळाले असेल इश्यू प्राइस भारित सरासरी चांगली आहे कारण एकदा आपण इश्यू किंमतीची गणना केली की आपण ते इश्यू प्राइस म्हणून दर्शवू शकता आणि आपण ते मूल्य देखील घेऊ शकता तर आपण येथे फक्त एक नजर टाकू शकता जुनी किंमत दहा होती आणि शेवटी ती 12 होती आणि त्या दरम्यान उतार चढ़ाव होते परंतु आपण भारित केलेल्या सरासरीची गणना केली आहे 13 44 आणि ते इश्यू किंमत म्हणून घेतले जाते आणि ते क्लोजिंग स्टॉक म्हणून देखील घेतले जाते स्टॉक किंमत येथे बदलली आहे परंतु अचानक बदलत नाही तो म्हणजे वेटेड अवरेजचा फायदा म्हणजे बहुतेक नियामक अधिकारी फिफोचा वापर करण्यास परवानगी देतात किंवा वेटेड अवरेज पद्धत वापरतात आता आपण पुढील पध्दतीकडे जाऊया ज्याची विक्री किंमत समायोजित केली जाते आता असे घडते की बर्याच बाबतीत फारशी नोंदी उपलब्ध नाहीत अशा शेकडो वस्तू आहेत ज्यांचा व्यापार केला जातो किंवा विकल्या गेल्या आहेत जर तुम्ही किराणा दुकानाचा विचार करत असाल तर तिथे अनेक प्रकारच्या वस्तू १०० किंवा 500 वस्तू ठेवलेल्या असतात आणि बर्याच गोष्टी प्रत्येक वेळी खरेदी आणि विक्री केल्या जातात तर स्टॉक कीपर किंवा दुकानदाराला अचूक किंमत आणि तारीख माहित नसते तर आपण येथे पहात होतो की प्रमाण आणि किंमती अशी माहिती उपलब्ध होऊ शकत नाही परंतु कालावधी संपल्यावर समजा 31 मार्च रोजी ते उपलब्ध असलेल्या वस्तूंची गणना करू शकतात तर आपल्याला युनिट्सची संख्या माहित असेल परंतु आपल्याला किंमत कळणार नाही तथापि त्यांना विक्री किंमत माहित असेल की आपणास माहित आहे की विक्रीची बहुतेक वस्तू पॅकेजवर लिहिणे आवश्यक आहे तर विक्री किंमत जाणून घेणे फार सोपे आहे तर मग जे केले जाते ते म्हणजे प्रथम स्टॉकची विक्री किंमत मोजली जाईल परंतु आपल्याला माहित आहे की विक्रीच्या किंमतीवर स्टॉक दर्शविला जाऊ शकत नाही तर आपण त्यावरील नफा कमी करतो विविध प्रकारच्या उत्पादनांवर नफ्याचा अंदाज असेल तर ते स्टॉकच्या किंमतीची गणना करतील ज्या किंमतीची तुम्हाला शेअर किंमत मिळेल ते अंदाज आहे की ते अचूक मूल्य नाही परंतु ते अचूक मूल्याच्या जवळ असेल चला तर मग पाहू तर तारखेनुसार माहिती माहित नाही परंतु एका विशिष्ट महिन्यात त्यांना माहिती आहे माल खरेदी वाहतुकीची किंमत आणि साठवणुकीचा खर्च आता त्यांना क्लोजिंग स्टॉकची विक्री आणि विक्री किंमत देखील माहित आहे क्लोजिंग स्टॉकची नेमकी किंमत जाणून घ्या आता प्रथम काय आहे ते म्हणजे आपण विक्री आणि स्टॉकची किंमत जोडाल तर एकूण मूल्य 60000 आहे मग आपण विविध प्रकारचे खर्च वजा करू तर खरेदी खर्च वाहतूक खर्च आणि साठवण किंमत म्हणजे 28000 चा सकल नफा आता 28000 नफा एकूण 60 वर आहे तर 60 वर 28 एकूण मार्जिन 46 67 टक्के आहे तर प्रत्येक प्रकारच्या उत्पादनासाठी एकूण मार्जिन मोजले जाते जे 46 67 टक्के आहे तर क्लोजिंग स्टॉकची विक्री किंमत 10000 वजा 46 67 टक्के आहे 4667 आहे की आपल्याला 5333 यादीचे मूल्य मिळेल ही यादीची अंदाजित किंमत आहे ज्याचे त्यांना अचूक मूल्य माहित नाही समजा नफ्याचे मार्जिन नकारात्मक असेल म्हणजेच विक्री किंमतीपेक्षा किंमत जास्त असेल तर आपण ती विक्री किंमत म्हणून दर्शवू परंतु येथे अंदाजित किंमत 5333 आहे आणि विक्री किंमत 10000 असल्याने स्टॉकचे मूल्य आता 5333 आहे आता विक्रीची किंमत समायोजित करणारी शेवटची पद्धत ही योग्य पद्धत नाही परंतु अशा परिस्थितीत रेकॉर्ड उपलब्ध नसल्यास ही पद्धत वापरली जाते म्हणूनच अर्थातच इन्व्हेंटरी व्हॅल्यूशन या विषयावर आम्ही हा विषय पूर्ण करतो आम्ही घाईत आहोत ज्यांना अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांना मी चर्चा फोरमवर अधिक चर्चा करण्याची विविध प्रकरणे तयार करण्याची आणि भिन्न परिस्थितींमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू लिफो आणि फिफो अंतर्गत वेटेड अवरेज आणि समायोजित विक्री किंमती खालील फिफोचे मूल्यमापन म्हणूनच आपल्याला कोणती आणखी कोणती पद्धत योग्य करावी लागेल हे आपल्या लक्षात आले आहे की आपल्या स्वतःच्या वार्षिक अहवालावर जा आणि कंपनी कोणती पद्धत वापरत आहे ते तपासा ते यादीवर एक चिठ्ठी लिहितात आणि आम्ही यादीच्या मूल्यांकनासाठी वापरत असलेल्या पद्धती देखील देऊ आणि त्या आपल्याला यादीच्या मूल्यांकनास अधिक अंतर्दृष्टी देतील मला आशा आहे की आपणास सर्व सत्रे आवडतील